प्रशिक्षणामध्ये तंत्रज्ञानाची भूमिका याच्या दुसर्या भागामध्ये आजच्या शिकणार यांच्या दुसऱ्या बाजूकडून मी सुरू करेन आता तुम्ही पाहत असाल की पहिल्या भागामध्ये आपण चर्चा केली की प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये तंत्रज्ञानाचा विविध पद्धतीने वापर कसा होतो आता आपण आजकालचे शिकणारे कशी शिकत असतात या विषयी बोलूया तर पहिले म्हणजे ते डिजिटली साक्षर आहेत हा बदल आहे आणि हा बदल म्हणजे प्रशिक्षणार्थी जे प्रशिक्षणासाठी येत असतात ते तंत्रज्ञान प्रिय असतात तर मग प्रशिक्षकाने सुद्धा कमीत कमी त्यांच्या बरोबरीचे तंत्रज्ञान अवगत करणे गरजेचे असते आणि मग फक्त अशा घटनेमध्ये प्रशिक्षक प्रशिक्षणार्थी बरोबर समतोल साधू शकतो त्यांच्याबरोबर तार जुळवू शकतो आणि असा समतोल गरजेचा आहे आहे नंतर शिकणारे डिजिटल साक्षर असतात म्हणून प्रशिक्षकाने सुद्धा डिजिटल साक्षर असायला हवे तर तो त्यांच्या भाषेमध्ये बोलू शकेल दुसरे आहे मोबाईल आता मला तुमच्याशी सांगायला आवडेल की खूप ठिकाणी मोबाईल हा समाज माध्यमाच्या मदतीने खूप खूप प्रसिद्ध करत आहे मोबाईल प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये वापर करण्यासाठी खूप खूप प्रसिद्ध ठरत आहे आणि त्यामुळे जलद गतीने संभाषण होते यामुळे खूप जलद संदेश पाठवले जात आहे तर या मार्गाने प्रशिक्षणार्थी शिकणारे काय आहे ते तर ते जास्तीत जास्त मोबाईल जाणकार आहेत आणि म्हणून जर ते एवढे मोबाईल जाणकार असतील तर आपण पण अशा प्रसिद्ध साधनांचा उपयोग प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी करण्याविषयी विचार करायला हवा तिसरे म्हणजे ते नेहमी कार्यरत असतात मग जरी मध्यरात्र असेल तरी किंवा दिवसाची वेळ असेल तरी प्रत्येक वेळी तुम्ही तत्काल पने संदेश पाठवू शकता माहिती पुरवू शकता यामुळे जर एखाद्या प्रशिक्षणार्थी ला मध्यरात्री दोन वाजता काही शिकायचे असेल तर निश्चितपणे त्याला तंत्रज्ञानाच्या मदतीने सहज मिळू शकते आणि म्हणून तो मध्यरात्री सुद्धा त्याला हवे असेल ते घेऊन शिकू शकतो किंवा कुणीतरी मध्यरात्रीच अडकू शकतो मी वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टरांची सुद्धा एक बाजू दाखवली आपण आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा रुग्णाच्या कुटुंबीयांना किंवा इतर डॉक्टरांना तंत्रज्ञानाच्या भूमिकेतून मदत करू शकतो इतर डॉक्टरांना मदत करणे सुद्धा महत्त्वाचे आहे तर अशाप्रकारे आजची शिकणारे सदैव सक्रिय असतात आणि ते शिकू शकतात आताआजकालच्या शिकणाऱ्यांना जास्तीत जास्त अनुभवातून शिकणे यामध्ये स्वारस्य असते ते जास्त सर्जनशील आहेत खूप नाविन्यपूर्ण गोष्टी घडत असतात आणि म्हणून तंत्रज्ञानाची साथ असल्यामुळे तंत्रज्ञानामुळे त्यांची संकल्पना जास्तीत जास्त अनुभवात्मक असतात जर जास्तीत जास्त अनुभवात्मक शिक्षण असेल तर निश्चितपणे अशा प्रसंगी जास्त कार्य करू शकतील आणि जास्तीत जास्त प्रयोग सुद्धा आणि याचा परिणाम म्हणजे आपल्याला असे आढळून येईल की ते सामाजिक रीत्या जास्त जोडले गेलेले असतील ते प्रत्येक वेळी जोडून राहिलेली असतात तर त्यांचा नेटवर्किंगचा भूभाग खूप जास्त वाढलेला असेल आणि जर त्यांचा नेटवर्किंगचा मुलगा वाढलेला असेल तर त्यांच्या शिकण्याच्या आणि आणि नको असणाऱ्या गोष्टी सोडून देण्याच्या सवयी सुद्धा वाढले असतील तर नवीन तंत्रज्ञान शिकणे आणि जुन्या गोष्टी ज्या आपण तंत्र वीणा करीत होतो त्या सोडून देणे आता जे काही मी चर्चा केली ते होते या तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटे आता यामध्ये मुळतः आपण पण जेव्हा सामाजिक बंध वाढवत असतो तेव्हा अशा प्रकारचा सामाजिक बांधणी ही खूप खूप महत्त्वाची ठरत असते अशा पद्धतीने लोक अशा विशिष्ट उच्च पातळीच्या नेटवर्किंग वरती काम करू शकतील आणि मग मी निश्चितपणे त्यांची शिकण्याची गती ही गती अतिशय जलद असेल आणि जर एखादा ज्ञानासाठी खूप भुकेलेला असेल तर निश्चितपणे तो तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करेल आणि जास्त कार्यक्षम पद्धतीने कामगिरी करेल आता इथे तुम्ही एका विशिष्ट वर्ग खोलीचे चित्र पाहत आहात आणि तुम्हाला असे आढळून येते की ही छोटी मुलं तंत्रज्ञानाचा वापर त्यांच्या शिकण्या मध्ये कसा करत आहेत आणि ते कसे काम करीत आहेत या शाळेमध्ये सुद्धा आणि प्राथमिक शाळेच्या स्तरावर तीसुद्धा तुम्हाला असे आढळून येईल की ह्या वया मध्ये सुद्धा विद्यार्थी कसे शिकत आहेत जेव्हा ते औद्योगिक जगतामध्ये येतील किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये येतील कामगिरी करण्याच्या स्थितीमध्ये तेव्हा त्यांच्याकडे कोणत्या पातळीचे तंत्रज्ञान असेल आणि मग अशा विद्यार्थ्यांचे प्रशिक्षका कडून काय अपेक्षा असतील आणि मग आपण शिकण्यासाठी कोणते वातावरण विचारात घ्यायला हवे आता इथे तुम्ही एक खूप सुंदर उदाहरण पहाल आणि ते म्हणजे मोबाईल आधारित शिक्षण यामध्ये क्यूआर कोड चा वापर करून विद्यार्थी शिकत आहेत मग जर अशा प्रकारचे प्रशिक्षण असेल तर अध्यापन नक्कीच घडेल आणि मग सगळ्यांसाठी प्रवेश किंवा मार्ग खुले होतील आणि ते वाढतील आणि ते परवडणारे हि असतील यामध्ये शिक्षण खूप जलद असेल आता दुसरे उदाहरण म्हणजे हा एनपीटीईएल ऑनलाइन सर्टिफिकेशन कोर्स याविषयी मी बोलत आहे हे कसे जास्त कार्यक्षम पद्धतीने कार्यरत आहे आता इथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होत आहे आणि मजकूर आधारित चर्चा होत आहे आता इथे तुम्हाला असे दिसते की जेव्हा आपण अशा प्रकारच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बद्दल बोलत असतो तेव्हा निश्चितपणे तुम्हाला असे आढळून आलेले आहे की कशा पद्धतीने हे वेगवेगळ्या ठिकाणी बसून वेगवेगळ्या अंतरावरून लोकांना एकत्रितपणे शिकण्यासाठी ची एक विशिष्ट जागा बनत आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या चित्रांमध्ये तुम्हाला शिकण्याची नवीन युग दिसेल हे शिकण्याची नवीन युग आहे आणि मला तंत्रज्ञान हे एक आश्चर्यकारक बक्षीस आहे अगदी लहानपणापासून आपण निबंध लिहीत असतो की विज्ञान एक शाप की वरदान तर नैसर्गिक रित्या इथे काही तोटे सुद्धा असतील परंतु निश्चितपणे जेव्हा मानवाच्या उत्क्रांती साठी याचा वापर होतो तेव्हा आपला हेतू आपले ध्येय हे खूप सकारात्मक असते आपला हेतू आणि ध्येय म्हणजेच समाजाची सेवा आपला हेतू आणि ध्येय म्हणजे समाज निरोगी ठेवणे प्रगतशील ठेवणे प्रशिक्षित करणे आणि अशा प्रकारचे विशिष्ट प्रशिक्षण कार्यक्रम तुम्हाला हे खूप खूप कार्यक्षम होत असताना दिसते आणि कशा पद्धतीने हे शिकणारे आणि आणि त्या चित्रातील तिचे प्रशिक्षक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ज्ञान वाटून घेत आहे आता हा अजून एक महत्त्वाचा पैलू आहे तो म्हणजे व्हाट्सअँप समुदाय शिक्षकांसाठी व्हाट्सअप सरावाचा समुदाय आहे इथे अशी शिक्षक आपल्या आवडीनुसार शिकणाऱ्या चे समूह बनवित असतात अजून तुम्हाला असे दिसून येते की प्रशिक्षकांचे ग्रुप आहेत एक उदाहरण म्हणजे प्रशिक्षकांच्या संघटना आणि जेव्हा आपण शिकणार यांच्या समुहा बद्दल बोलत असतो तेव्हा असे प्रशिक्षण कसे राबवले जाते यावर ते खुप खुप प्रसिद्ध होत असते आणि परस्परांमध्ये ते कशी शिकत असतात आणि ज्ञान वाटून घेत असतात नंतर छोट्या मुलांसाठी इथे खूप खूप प्रभावी चित्र दिसते यामध्ये विविध खेळ असणारे मार्गदर्शक एप शिक्षकांसाठी उपलब्ध असतात आणि जेव्हा पण विविध गोष्टी विद्यार्थ्यांना सांगत असतो किंवा नैतिक अधिकारांचे सत्र घेत असतो तेव्हा निश्चितपणे अशा एप्स चा वापर करू शकतो ग्रामीण भागामध्ये सुद्धा याचा वापर करू शकतो ग्रामीण भागामध्ये गावांमध्ये आपण अशा विशिष्ट तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो आणि यामधून प्रशिक्षक अशी विशिष्ट तंत्रज्ञान वापरू शकता आता हे आहे रात्र शाळे मधील अध्यापन आणि शिक्षणाचे वितरण डिजिटल माध्यमातून करणे तर हे अजुन एक उदाहरण ठरत आहे की आपल्याकडे अशाप्रकारची अध्यापन प्रक्रिया सुद्धा आहे आता पालकांशी संवाद आता आपल्याला माहितीच आहे की शिक्षणासाठी अध्यापनासाठी असे विद्यार्थी दोन ठिकाणाहून येत असतात आणि ते शहरांमध्ये त्यांच्या अध्यापनासाठी आणि शिक्षणासाठी राहत असतात परंतु पालक सुद्धा सदैव संपर्कात असतात तसे असेल तंत्रज्ञानामुळे अध्यापनास जोड देण्यासाठी शिक्षकांनी बनवलेले व्हिडिओज कामी येतात आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आता तुम्ही पहात असाल की आपल्याला स्वतःचे व्हिडिओ सुद्धा तयार करायचे असतात आणि हे व्हिडिओज आपण दाखवू शकतो पहिल्या मॉडेलमध्ये तुम्हाला हे दाखवले होते की आम्ही एमबीए विभागामध्ये कसे शिकत होतो व्यवस्थापन शास्त्राच्या आय आय टी रुरकी च्या विभागांमध्ये आम्ही कसे होतो आम्ही एमबीएच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ तयार करायला सांगितले यामध्ये भरती कृती असेल किंवा प्रशिक्षण कृती असेल किंवा स्वतःची संस्था निर्मिती असेल आणि त्यामध्ये भूमिका खेळणे आणि वर्तनाचे मॉडलिंग यांचा समावेश होता तर अशा विशिष्ट मुद्दे आणि तासिका सुद्धा तयार केले या कोर्समध्ये मी तुम्हाला ते दाखवेन अशा पद्धतीने शिक्षक व्हिडिओ तयार करू शकतात आणि नंतर अशा व्हिडिओचा उपयोग अध्यापनासाठी करू शकतात खूप सारे प्रशिक्षक त्यांच्या प्रशिक्षणाचे रेकॉर्डिंग करीत नाहीत ते खूप खूप कार्यक्षम पद्धतीने वर्गखोल्यांचे व्यवस्थापन राबवीत असतात आणि जर यामध्ये रेकॉर्डिंग झाले तर त्याचे सुयोग्य पद्धतीने सादरीकरण होऊ शकते आणि हेच सुयोग्य व्यवस्थापन अशा व्हिडिओच्या माध्यमातून होईल आणि निश्चितपणे शिकणाऱ्यां च्या प्रवेशाच्या सीमा वाढतील आता काही मेसिवे ओपन ऑनलाइन कोर्सेस असतात हे आपणास माहिती आहे जसे की मला इथे उदाहरण द्यायला आवडेल काही विशिष्ट कोर्सेस आणि जेव्हा आपण अशा चर्चात्मक अध्यापन विषयी बोलत असतो तेव्हा आपण ऑनलाइन अध्यापन विषयी बोलत असतो आणि यामध्ये असे कोर्स प्रचंड स्वरूपाच्या असतात म्हणजे तिकडे एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा समावेश अशा कोर्समध्ये असतो आणि नंतर हे सगळ्यांसाठी खुले म्हणजे कुणालाही कुठूनही अशा पोचला प्रवेश मिळतो अशा प्रकारच्या कोर्सला कोणीही नाव नोंदणी करू शकते म्हणून हे खूप खूप प्रसिद्ध करत आहेत मला आठवते की माझ्या जपानच्या दौऱ्यामध्ये जपानमधील एका प्रोफेसरने माझे कौतुक केले आणि तो अशा मूक कार्यक्रमाबद्दल बोललेला तो म्हणाला की "होय हा एक खूप मोठा पुढाकार आहे आणि यामधून तुम्ही शिकणार यांचा खूप मोठा समुदाय तयार करीत आहे आहात आणि असा शिकणार यांचा समुदाय पूर्ण पिढीला शिक्षित करेल आणि अशी शिकलेली पिढी निश्चितपणे समाजाच्या भल्यासाठी देशपातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर संपूर्ण मानव जातीसाठी काम करेल" मग ऑनलाईन कार्यक्रम सुद्धा असतात कोर्स वर्क चे वितरण केले जाते आणि इथे मी तुम्हाला इंटरनेट याविषयी सांगेल जसे की आपण ऑनलाईन कोर्स बद्दल बोलत आहोत हे ऑनलाईन कोर्स सुद्धा महाविद्यालयीन कोर्स प्रमाणेच असतात आणि आणि हे सांगताना मला आनंद होतोय की ूप सार्या संस्था ज्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील संस्था अशा प्रकारच्या ऑनलाइन कोर्सेस ला मान्यता दिली आहे आहे आणि मी फक्त तुम्हाला एवढेच सांगेन की एक उदाहरण द्यायला आवडेल ते म्हणजे एम बी ए चे स्पेशलायझेशनचे तर एखादा व्यक्ती त्याच्या एका स्पेशलायझेशन च्या क्रेडिट कोर्स बरोबर दुसरी स्पेशलायझेशन आणि किंबहुना तीन विषयांमध्ये सुद्धा स्पेशलायझेशन त्याच्या गरजेनुसार विविध संस्थांमधून घेऊ शकतो एका स्पेशलायझेशन पेक्षा इतरांमुळे त्याच्या रोजगाराच्या संधी वाढतात आणि त्याचे रोजगारांचे कौशल्य वाढण्यामध्ये मदत होते आणि म्हणून म्हणून अशा प्रकारचे अतिरिक्त कोर्स उपयोगात ठरतात काही कोर्सेस तर पीएचडी च्या अगोदरच्या कोर्सेस साठी स्विकारले जातात तर म्हणून काही विद्यापीठांनी अशा प्रकारच्या कोर्सला अशी मान्यता तयार केली आहे आणि जर जास्तीत जास्त असे कोर्सेस मंजूर झाले तर यामध्ये याचे काही क्रेडिट ठरतात अशी क्रेडिट मिळवण्यासाठी असे कोर्सेस मिळवण्यासाठी निश्चितपणे हे खूप खूप महत्त्वाचे ठरेल जसे की व्यवस्थापन शास्त्र विभागामध्ये सुद्धा एच आर एम स्पेशलायझेशन अशा प्रकारचा एक विशिष्ट कोर्स मंजूर केला जात आहे विद्यार्थी असा कोर्स घेऊ शकतात आणि त्यांचे क्रेडिट वाढू शकतात आणि जर त्यांचे क्रेडिट त्यांनी वाढले तर ते विविध प्रकारच्या भरतीच्या स्पर्धा परीक्षांसाठी पात्र ठरतील आता जेव्हा आपण संख्या विषयी बोलतो तर ही संख्या वाढत आहे सर्वांसाठी नोंदणी खुली आहेस्थानिक गट काही उद्योजक चालू होण्याच्या तारखा कॉलेज कडून मिळणारे क्रेडिट बक्षीस प्रशिक्षकाची भूमिका शिकणारा समुदाय तयार केलेले मूल्यांकन आणि प्रतिक्रिया या सर्वांचा समावेश असतो आता यामध्ये असणारे मूल्यांकन आणि प्रतिक्रिया या सुद्धा महत्त्वाचे असतात त्यानंतर जो वास्तविक वेळेचा संवाद असतो हा ऑनलाईन पद्धतीने असेल आणि हा सर्वांसाठी खुला असेल याला कुठलेही पैसे लागणार नाहीत म्हणून तो सर्वांना परवडणार असेल जसे की आपण गुणवत्ता आणि बंध यावर लक्ष केंद्रित करतो आता सर्वसामान्यपणे मी तंत्रज्ञानाची भूमिका आणि अध्यापन याविषयी बोलेन तर सर्वसामान्यपणे आपण बोलत असतो की यूट्यूब आणि इंटरनेट हे विविध कोर्सेस ला प्रवेश घ्यायला मदत करीत असतात किंवा इंटरनेट विविध कौशल्यांना प्रवेश घेण्यास मदतीचे ठरते उदाहरणार्थ एखाद्या विश्लेषणात्मक पद्धतीसाठी कोणते एकादस सॉफ्टवेअर असेल तर शिकणारे अगदी सहजपणे अशा विशिष्ट आतापर्यंत पोहोचत असतात आणि तुम्ही पहात असाल की ही एक सुरुवात आहे याला कोणतीही फी नाही त्याला फक्त इंटरनेटचे कनेक्शन गरजेचे असते जर इंटरनेट कनेक्शन उपलब्ध असेल तर कोणत्याही फी शिवाय असे स्त्रोत खुले असतात लोक शिकतील आणि यासाठी इथे कोणतीही शिकवणीची फी नसेल नंतर प्रवेश खुले असतील म्हणजे उच्च पातळीच्या प्राध्यापकांना ऐकणे शाळांसाठी तर अगदी अशक्य गोष्ट असायची जागतिक पातळीवरील जगाची एवढी मोठी लोकसंख्या आणि या सर्वांसाठी असे प्राध्यापक ऑनलाईनच्या माध्यमातून उपलब्ध असतात जागतिक पातळीवर जेव्हा असे संशोधक त्यांचे ज्ञान इतरांबरोबर वाटून घेत असतात तेव्हा मग ते सर्वांसाठी अगदी सहज उपलब्ध असते आणि मग हे विविध प्रकारच्या डॉक्युमेंट्स मध्ये उपलब्ध असू शकते किंवा हे व्हिडिओज च्या स्वरूपात असू शकते म्हणून याला सर्वांसाठी प्रवेश खुला असेल नंतर असे कोर्सेस सर्व इच्छुकांसाठी खुले असतात मग त्यांचे भौगोलिक स्थान कोणते का असेना याचा परिणाम म्हणजे खूप भिन्न प्रकारचे विद्यार्थी अशा कोर्सला नोंदणी करतात नैसर्गिक रित्या मला आठवते की मी हानयंग विद्यापीठ कोरिया यांच्यासाठी एशियन उद्योगांमधील एक कोर्स राबवला होता त्यामध्ये उद्भवलेले प्रश्न आणि त्या प्रश्न उत्तरे देत असताना जेव्हा मी हा विशिष्ट विषय शिकवण्यासाठी सेऊल मध्ये होतोते तंत्रज्ञानाच्या मदतीने खूप सर्वसामान्यपणे शिकले आणि याचा परिणाम म्हणजे खूप भिन्न प्रकारचे विद्यार्थी प्रवेशित होते आणि जर मी चुकीचा नसेल तर 23 पेक्षा जास्त देशातील विद्यार्थी त्या विशिष्ट कोर्सला नोंदणीकृत होते तर अशा प्रकारचे सराव सुद्धा शक्य आहेत विद्यार्थी त्यांच्या जोडीदाराबरोबर सुद्धा सहयोग करू शकतात असे जोडीदार जगाच्या भिन्न भागांमधून असतील तर फक्त आंतरराष्ट्रीय प्रशिक्षका कडूनच शिकले जाणार नाही परंतु ते आंतरराष्ट्रीय पातळीच्या त्यांच्या जोडीदाराकडून सुद्धा असे शिक्षण विकसित करू शकतात आणि जेव्हा तसे अंतर सांस्कृतिक अध्यापन घडेल तेव्हा तिथे जास्त आंतर सांस्कृतिक अध्यापन होईल आणि मग तिथे जास्तीत जास्त वाव मिळेल आणि यामधून एकमेकांची संस्कृती समजून घेतल्या जातील आणि अशा पद्धतीने अध्यापनाचे वातावरण निर्मिती होईल पुढील फायदे म्हणजे विद्यार्थी त्यांचे कार्य एकमेकांबरोबर वाटून घेऊ शकतात म्हणून जेव्हा आपण जोडीदाराकडून अध्यापन याविषयी बोलत असतो तेव्हा अशा जोडीदाराकडून अध्यापनामध्ये कोण्या एका ने चांगले काम केलेले असते आणि ते इतरांसाठी आदर्श ठरू शकते आणि त्यावर काही प्रतिक्रिया उमटतील अशा प्रतिक्रिया इतरांकडून जेव्हा मिळतील तेव्हा आपल्याला प्रेरणा सुद्धा मिळू शकतील काही वेळेस हे काही ते सूचनात्मक सुद्धा असू शकते आणि मग जर अशा सूचना आणि प्रेरणा असतील त्याप्रसंगी आपण असा विशिष्ट कार्यक्रम करू शकतो नंतर ते विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन संवाद घडवून आणतात जे मी अगोदर नमूद केले आहे काही उत्साही प्राध्यापक तर त्यांचे ज्ञान अधिक आकर्षक पद्धतीने जागतिक पातळीवर वाटत असतात तर नैसर्गिक रित्या आपण सर्व काय शोधत असतो तर आपण एकमेकांपासून शिकू पाहत असतो आणि हे ज्ञानाचे भांडार वृद्धिंगत करीत असतो मजबूत करीत असतो आणि म्हणून अशा प्रकारचे स्त्रोत जास्तीत जास्त ज्ञान घेण्यासाठी आणि त्याच्या कक्षा वाढवण्यासाठी जास्तीत जास्त मदतीचे ठरतात मग अशा मूक मध्ये त्यांच्या अध्यापनाच्या पद्धती चे पुनरावलोकन केले जाते जेव्हा ज्ञानाचे वाटप वृद्धिंगत करायचे असते तेव्हा निश्चितपणे अशा अध्यापनाच्या पद्धती कडून सुधारणा हवी असते कारण आपल्याला सर्व स्त्रोत खुले आहेत आणि जेव्हा आपण मिळवीत असतो तेव्हा अशा प्रकारचे वाटलेले माहिती चे ज्ञान आपल्याला मिळत असते आणि मग आपल्याला सुद्धा माहिती आहे केक कशा पद्धतीने इतर लोक त्यांच्या ज्ञानाचे वाटप करीत असतात यासाठी कोणत्या अध्यापनाच्या प्रणालीचा वापर करीत असतात तर मग आपण अशाच अध्यापनाच्या प्रणालीचा अवलंब करू शकतो आणि त्याचा वापर आपल्या वर्ग खोलीमध्ये करू शकतो परंतु प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात तर आपण याच्या फायद्याविषयी बोललो परंतु इथे काही तंत्रज्ञान वापराचे तोटे सुद्धा आहेत यामध्ये प्रत्यक्ष कोर्स प्रमाणे आपण सर्व विद्यार्थ्यांना सक्तीचे शिक्षण पण करू शकतो आणि एकदा विद्यार्थ्याने प्रवेश घेतला तर तो अशा पूर्ण कोर्सला प्रवेश घेतलेला असतो परंतु ऑनलाईन कोर्स च्या बाबतीत खूप वेळेस असे दिसून आले की विद्यार्थी त्यातले बरेच विद्यार्थी ज्यांना अनुभव आहे असे आणि जर त्यांना अनुभव आहे तर ते निश्चितपणे काही वेळेस त्यांचेसाठी असा कोर्स चालू ठेवणे अवघड जात असते आणि मग त्यांची मधूनच गळती होऊ शकते तर नियमित कोर्स च्या बाबतीतऑनलाईन खुल्या कोर्स च्या तुलनेने अशा गळतीचे प्रमाण खूप कमी असते आणि म्हणून आपल्याला अशी काळजी घ्यायला हवी की शिकणारे त्यांचा कोर्स चालू ठेवू शकतील आणि आणि ते योग्य पद्धतीने पूर्णत्वास घेऊन जातील नंतर सक्रिय प्रतिसाद इथे खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी असल्यामुळे असा सक्रिय प्रतिसाद इथे मिळत नाही यामध्ये सक्रिय प्रतिसाद घेता येत नाही ही प्रत्येकाला स्वतःच्या कामासाठी जबाबदारीने रहाव लागत कारण मुखे स्वयं निर्देशित अध्यापन देत असतात आता हा सुद्धा एक तोटाच आहे कारण काही वेळेस काय गरजेचं असतं ते म्हणजे एक प्रकारचा आग्रह आणि असा आग्रह असेल तर विद्यार्थी शिकू शकतील जर पहिल्या मध्ये प्रमाणे म्हणजेच जर विद्यार्थ्यांना गळती होण्यासाठी सोप्प झालं तर आणि नंतर तिसऱ्या मध्ये प्रमाणे जर आपल्याला दिसत असेल तर असा कोर्स खुल्या प्रकारचा असल्याकारणानेहा कमी सक्तीचा असतो आणि मग इथे काय पाहिजे इथे पाहिजे स्वयं निर्देशित अध्ययन स्वयंप्रेरणा स्वयंप्रेरणा हीच उत्तम प्रेरणा आहे परंतु काही विशिष्ट वातावरणामुळे आणि जेव्हा पण अध्यापनाच्या वातावरणाच्या परिस्थितीविषयी बोलत असतो ह्या अध्यापनाच्या वातावरणाची परिस्थितीही आग्रहाने तयार केली जाऊ शकत प्रशिक्षणार्थींना आग्रह करून सांगितलं जाऊ शकतो की असं चालणार नाही तुम्हाला हे करायचं आहे आहे जसे की आई तिच्या बाळांना सांगत असते तुला हे करायच आहे आणि तू करू शकतो या सारखेच प्रशिक्षकाने सुद्धा सांगायला हवे की होय तुम्ही करू शकता आणि तुम्हाला करायचेच आहे परंतु अशा प्रकारचे तंत्रज्ञानाचा उपयोग करून बनवलेल्या कार्यक्रमांमध्ये हे काही विशिष्ट परिस्थितीमध्ये एखाद्याला खुप अवघड जाते आणि मग शिकणाऱ्या ची गळती होते हे टाळण्यासाठी अशा प्रकारच्या प्रेरणा गरजेचे असतात आता मी नमूद केल्याप्रमाणे खूप थोडे व्यक्ती अशी आहेत की त्यांना अशा प्रकारची मुभा आहे आहे इथे काही तांत्रिक अडचणी असतील आणि जर असे तांत्रिक अडचणी असतील तर निश्चितपणे अशा प्रकारच्या खुल्या कार्यक्रमाला चालू ठेवणे अवघड बनत असते लोकांना प्रवेश मिळत नसतील किंवा लोकं चालू ठेवू शकत नसतील आणि जर सातत्य नसेल तर त्यांनाही अवघड होऊन जाईल आणि मग कमी होतील आणि जेव्हा त्यांना शिकण्याची गरज असते तेव्हा उपलब्ध असावे परंतु हे सगळं खूप सार्या पायाभूत सुविधा वरती अवलंबून असते आणि जर अशा पायाभूत सुविधा सुदृढ नसतील तर मग ते शहरात असू देत किंवा गावांमध्ये असतात शहरातसुद्धा उपयोगाचे ठरणार नाही तर अशा पायाभूत सुविधा यामध्ये इंटरनेट असेल इंटरनेट कनेक्शन जर सुदृढ नसेल तर निश्चितपणे अशा तांत्रिक अडचणीमुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमास शिकणाऱ्या कडून संधी मिळणार नाही खूप वेळेस खरं सांगायचं म्हणजे या माध्यमातून तर जागतिक प्रवेश होत असतो परंतु यामध्ये महत्त्वाचं काय आहे तुझे वर्गखोली पेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे अशा वर्गखोली मध्ये प्रशिक्षणार्थी त्यांचे शिक्षण खऱ्या जगाबरोबर जोडू शकतात आणि याला जर अडचणी आल्या तर ते तत्काल पणे विचारतील की या इंटरनेट प्रॉब्लेम मुळे आम्ही जगाशी किंवा अडचणींशी कसे जोडले जाऊ परंतु तिथे अशा घटनेमध्ये हे सगळे ऑनलाईन असल्यामुळे शक्य आहे म्हणून इथे खऱ्या जगाची असणाऱ्या प्रतिबद्ध वरती मर्यादा येतील आणि खऱ्या जगाशी प्रतिबद्धता करताना जर मर्यादा आल्या तर शिकणारे त्यांच्या प्रेरणा त्यांच्या अपेक्षा यांच्याबरोबर मेळ घालने अवघड होऊन जाईल तरीही होते काही प्रात्यक्षिके ज्यामधून आपण योग कार्यक्रमांच्या वैशिष्ट्यं विषयी पाहिले आता तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल की मला एक उदाहरण द्यायला आवडेल यामध्ये काही विद्यापीठे त्यांची शिक्षणप्रणाली संकेतस्थळावरती पुनर्गठित करीत आहे आता ढापणे कोलार आणि स्टॅन्डफोर्ड चा अँड्रु एनजी यांच्या वाचनात असे आले की कोर्सेरा मध्ये बारा विद्यापीठे एकत्र येऊन ऑनलाईन शिक्षण प्रणाली स्थापित केलेली आहे आता तुम्ही पाहत असाल की अशा प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत यामध्ये उच्च पातळीचे प्रयत्न आहेत आणि हे प्रशिक्षकांकडून त्यांच्या बाजूने सहज केले जाऊ शकते तर म्हणा त्यांच्या बाजूने असेल तर ते अशा प्रकारचे ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करू शकतात खूप करत आहेत परंतु त्यांना अजूनही असे वाटते की इथे खूप साऱ्या अशा प्रशिक्षकांनी येऊन जोडणे गरजेचे आहे आणि म्हणून असे अध्यापन आणि वाटप त्याची निर्मिती त्याची साठवण आणि त्याचा वापर त्यांचे वितरण मूल्यांकन पण ही सर्व खूप खूप महत्त्वाचे असेल कारण जेव्हा आपण वेंडी रूट मॉडेल विज्ञानाच्या व्यवस्थापनाच्या आहे याविषयी बोलत असतो तेव्हा असे ज्ञान मिळवण्यासाठी आणि सहज रीतीने घेण्यासाठी त्याचा सहज वापर करण्यासाठी काही विशिष्ट वेळानंतर असेल ना शिकण्यास सोपे होते आणि यामध्ये सगळ्यांना योगदान देण्यास सोपे होते परंतु असे घडविणे ते टिकविणे ते वापरणे आणि तिसरा टप्पा याच्यापुढे घेऊन जाणे हे वर्गखोली नसल्याकारणाने आणि भौतिक दृष्ट्या प्रशिक्षक हजर नसल्याने हे आव्हानात्मक ठरत आहे परंतु अशा प्रकारचे प्रयत्न जे आपल्याला फायदेशीर ठरत असतात त्यामुळेच अशी बारा विद्यापीठे कोर्सेरा याला जोडली गेलीत आणि जर अशा प्रकारचे विद्यापीठे त्यांचे शिक्षण प्रणाली संकेतस्थळावरती पुनर्गठित करीत असेल तर जागतिक अध्यापनाचे गाव तयार झालेले असेल याप्रमाणे तंत्रज्ञानाच्या भूमिके मुळे आणि समजुतदारपणाने हे जग एक अध्यापणाचे गाव बनेल आता काय घडते आहे की लोक खूप सारी लोकं जे इतरांना शिक्षित करण्याचा प्रयत्न करीत असतात आणि अशा तंत्रज्ञानाच्या मदतीने खूप वेळा हे फुकट असते ते सर्वांसाठी खुले असते आणि म्हणून अशा प्रकारचे खूप छोट्या छोट्या प्रयत्नांबरोबरच एखादा शिकू शकतो एखादा ज्ञानाचा नवीन भाग शिकू शकतो एखादा ज्ञानाची भिंत पातळी शिकू शकतो एखादा जागतिक पातळीवर उच्च प्रतीच्या शिक्षकाबरोबर जोडला जाऊ शकतो आणि त्याला अशा विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळू शकतो ज्यामध्ये ते राहात आहेत आणि म्हणून अशाप्रकारचे प्रेरणादायी वातावरण आणि समुदाय म्हणजेच शिकणाऱ्या ची समुदाय विकसित केले जातील तर उच्च शिक्षणामधील एकमेव असा खूप महत्त्वाचा प्रयोग नमूद केला जात आहे तो म्हणजे कोर्सेरा चा ऑनलाइन एज्युकेशन मंच एक सांगली शिक्षण प्रणाली घेऊन येऊ पाहतोय या एकविसाव्या शतकामध्ये आणि आता ज्याला शैक्षणिक क्षेत्राकडून स्वागत होत आहे आहे परंतु हा कोर्सेरा याने मंगळवारी घोषित केले की ऑनलाईन शिक्षणासाठी ही घटना प्रतिबिंब बिंदू सिद्ध होईल या क्षेत्रामध्ये पारंपारिक रित्या नफा मिळणाऱ्या महाविद्यालयांसाठी वर्चस्व असायचेयामध्ये त्यांची अपायकारक भरतीप्रक्रिया आणि खराब निकाल लागणे अशा प्रकारची आव्हाने आहेत ऍड टेक देव आता हे बोलणे आहे ज्या अडचणी आपण मुक बरोबर पाहिल्या याच्या वितरणामध्ये कोणत्याही मोठ्या पुरवठादाराने प्रशिक्षित सूचनांचे आराखडे दिले नाहीत विज्ञान अध्यापन शिक्षण तंत्रज्ञान कोर्सची रचना किंवा इतर शैक्षणिक सुविधा ज्या कोर्सची रचना करण्यास मदतीच्या असतात आता इथे आपण बोलल्याप्रमाणे एखाद्या प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना कशी असावी आणि म्हणून एका विशिष्ट मर्यादेपर्यंत अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम असावेत अशे कार्यक्रमांमधून येणारे सर्व प्रकारच्या अडथळे दूर करण्यास मदत होईल अशा प्रकारची कोर्सची रचना असावी आणि यामध्ये खूप सारे कार्यक्रम तयार करणारे असावेत तर शेवटी मला हे सांगायला आवडेल की नियोजन कसे करावे आणि मूक नऊ टप्प्यांमध्ये चालवावा यामध्ये विषय आणि श्रोते असतील त्यांना शिकवण्यासाठी कोणीतरी शोधा आणि त्यामध्ये मुद्द्यांची निश्चिती करा आणि चर्चेसाठी काही नियोजित जागा ठेवा काय महत्त्वाचे आहे इथे मला असे वाटते की कार्यक्रम असा असावा अशा प्रकारचे अडथळे दूर करणारा असावा परंतु मागच्या स्लाईडमध्ये मी नमूद केले आहे की कोर्सची रचना कशी असावी ही खुप खुप महत्त्वाची ठरत असते ज्या विषय आपण बोललो तुमच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना कशी असतील फक्त अशा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी नसून ते कोणत्याही कोर्स च्या रचनेबाबत आहे आणि यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे खूप खूप महत्त्वाचे ठरत आहे तर इथे जेव्हा आपण शिक्षकां विषयी बोलत असतो म्हणजेच विषयातील मुद्दे कसे ठरवायचे कारण हे मुद्देच खूप खूप विशिष्ट बनत आहेत आणि आणि जर आपण कसे मुद्दे ठरवले तर कार्यक्रमाची रचना ठरेल आणि म्हणून जेव्हा आपण हा विषय बोलत असतो की शिकवण यातील मुद्दे काय असावेत आणि त्याप्रमाणे आपण प्रशिक्षण कार्यक्रमाची रचना करणार मग यामध्ये शिकणाऱ्यांसाठी काही सर्जनशील कृती असतील हेच खूप खूप महत्त्वाचे असतात यामध्ये हात चालवणे असेल हात चालवून अध्यापन करणे हे खूप खूप प्रसिद्ध ठरत आहे जर आपण हात चालवून अध्यापक पण करणे याविषयी बोलत असेल तर किंवा जेव्हा आपण चालू कार्याच्या ठिकाणी प्रशिक्षण म्हणजेच ऑन द जॉब ट्रेनिंग याविषयी बोलत असेल तर हे मी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रकारांच्या वेळी चर्चा केलेले आणि हे चर्चेसाठी जास्तीत जास्त जागा तयार करीत असते आता मला एक पीपीओ विषयी साधे उदाहरण द्यायला आवडेल जेव्हा आपण पी पी ओ म्हणजेच प्री प्लेसमेंट ऑफर याविषयी बोलत असतो तेव्हा विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट मध्ये असं अपेक्षित असतं की जास्तीत जास्त औद्योगिक आणि शैक्षणिक देवाणघेवाण होईल आणि उद्योगांकडून जास्तीत जास्त प्री प्लेसमेंट ऑफर्स म्हणजेच पीपीओज मिळतील तर या हेतू साठी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या कोर्स मधील विषय सामग्री महत्त्वाचे असते तर अशा प्रशिक्षणामध्ये हात चालवण्याचे अनुभवाने आणि अशा अध्यापनाच्या वितरणाने देवाणघेवाणीसाठी चांगली जागा उपलब्ध होत असते ती म्हणजे अशा संस्था आणि म्हणून अशा घटनेमध्ये हे जास्तीत जास्त जिवंत आणि आणि जाज्वल्य स्वरूपाचे ठरत आहे नंतर तुमच्या सातत्यपूर्ण अस्तित्व याचे नियोजन करा हे खूप खूप महत्त्वाचे आहे म्हणजेच जेव्हा आपण अशा प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रशिक्षका बद्दल बोलत असतो तेव्हा त्यांची उपलब्धता त्यांच्यापर्यंत पोहोचता आले पाहिजे हे खूप खूप महत्त्वाचे ठरते आहे आणि तुम्हाला असा मार्ग तयार करायला हवा ज्यामधून शिकणार यांच्या सर्जनशील कृती घडून येतील यासाठी तुम्ही सातत्याने तिथे कसे हजर असतात हे महत्त्वाचे असते जर तुम्ही सातत्याने हजर असेल तर शिकणाऱ्यांसाठी उपलब्ध असेल तर ते त्यांचा मार्ग बनवू शकतात आणि प्रशिक्षक आतापर्यंत सहज पद्धतीने पोहोचू शकतात माधुरीची तपणे प्रशिक्षणाला हे मदतीचे होईल की प्रशिक्षण जास्तीत जास्त कार्यक्षम कसे करावे आणि या मधून प्रशिक्षणार्थींच्या अडचणी सोडवल्या जातील जर प्रशिक्षणार्थी अडचणींना तोंड देत असतील तर अशा अडचणीवर संवादांमधून मात केली जाऊ शकते अशा संवादासाठी जागा असणे मग ती ऑनलाईन असू देत तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि अशा प्रकारच्या खुल्या कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी यांच्यामधील अंतर कमी होईल तर यासाठी हे अंतर कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो प्रशिक्षक असंख्य कृती तयार करू शकतात आता आपण सुद्धा आपल्या पुढच्या सत्रामध्ये विशिष्ट कृतींची प्रात्याक्षिके करणार आहोत आणि तिथे भूमिका खेळणे आणि वर्तनाचे मॉडेलिंग हे असतील तर हे अशा प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम रम कसे राबवले जाऊ शकतात याची कल्पना देतील ज्यांची मी अगोदर चर्चा केली ते सर्व तोटे असतानासुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम मग यामध्ये महत्वाचे काय आहे तर ज्ञानाचे जाहिरात हात आणि आणि सामायिकरण करणे तुम्ही जेवढे जास्तीत जास्त ज्ञानाची जाहिरात आणि वितरण कराल तेवढ्या चांगल्या पद्धतीने त्याची प्रसिद्धी होईल आणि चांगल्या पद्धतीने अशा कार्यक्रमासाठी मार्ग मोकळे होतील आणि शेवटी त्याची पुनरावृत्ती होईल आणि सुधारणा होईल म्हणून अशा घटनांमध्ये नैसर्गिक रित्या कोणती गोष्ट एकदमच परिपक्व नसते प्रत्येक वेळेस परिपक्वता वाढत जाते तर अशीही अध्यापनाची सातत्य प्रक्रिया असते आपण याला सुधारणा करीत आणि अजून सुधारणा करीत आणि अजून सुधारणा करीत ठेवले पाहिजे आणि जे काही प्रात्यक्षिके आपण दाखवित असतो अशी प्रात्यक्षिके आपण शोधली पाहिजेत कारण आपल्याला याचे शक्तिस्थळे आणि कमतरता ओळखायला हव्यात आणि अशा शक्ती स्थळ कडून आपण संधी मिळविणे अपेक्षित आहे आणि अशा कमतरता मधून जे काही धोके आहेत अशा प्रकारच्या संभाव्य धोक्यावर आपल्याला मात करायची आहे हे खूप महत्त्वाचे आहे की आपल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा हेतू ध्येय विषयातील मुद्दे श्रोत्यांचे समजणे त्यांना मदतीचे ठरणे याच्या बरोबर सातत्याने असले पाहिजे तरच त्यांना हा कार्यक्रम नियमित असल्यासारखे वाटू शकेल त्यांना ते वाटेल मी शिकत आहे शिकणाऱ्याला कोणत्याही वेळेस निराशा येता कामा नये अशा शिकणाऱ्या विषयातील सर्व मुद्दे ओळखता आले पाहिजेत आम्ही यामध्ये त्याला एखादी अडचण आली तर अशा विशिष्ट अडचणीला तो मार्ग कसा काढायचा आणि त्यासाठी सातत्यपूर्ण कृतीचा आणि सुधारणांचा आणि अध्यापनाचा आणि नंतर पुन्हा सुधारणांचा आणि नंतर अध्यापनाचा आणि आणि अशा पद्धतीने शिकणाऱ्यांसाठी उपलब्धतेचे मार्ग वाढवत ठेवावेत आणि हीच आहे अध्यापनाची सातत्यपूर्ण प्रक्रिया तर हे सर्व होतं मूक च्या नियोजनाबद्दल आणि अशा प्रकारचे खुले कार्यक्रम जास्तीत जास्त प्रसिद्ध करण्यासंदर्भात तर इथे मी तंत्रज्ञानाच्या भूमिकेचा दुसऱ्या भागाचा शेवट करतो आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये आणि अशा प्रकारच्या कोर्समध्ये तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा याविषयी माझी अशी इच्छा आहे की शिक्षकांनी जसे की तुम्ही अशा प्रकारच्या प्रशिक्षणाच्या पद्धती जास्तीत जास्त प्रसिद्ध कराव्यात